ठीक तर मग आम्ही पृष्ठभाग इंटिग्रल फॉर्मुलेषणबद्दल चर्चा करीत आहोत आणि म्हणून आतापर्यंत आपण काय केले ते पाहूया तर लक्षात ठेवा आपल्याकडे ही दोन समीकरणे होती हो माझ्याकडे हे समीकरण आणि हे समीकरण होते ज्याने काही बीजगणित वगैरे केले आतापर्यंत आपण काय केले ते पाहूया तर आपल्याकडे जे होते ते हे डाव्या बाजूचे होते जे आपण यावर इंटिग्रेट केले आहे तर 2 डी प्रॉब्लेम म्हणून आम्ही संपूर्ण पृष्ठभागावर इंटिग्रेट केले आहे बरोबर आणि उजव्या बाजूला आमच्याकडे किती टर्म्स आहेत दोन टर्म्स बरोबर ची सामान्य टर्म्स रद्द झाली होती तर जे माझ्या उजव्या बाजूला उरले आहे ते आहे म्हणून आपण येथे या टर्म्सवर परत जाऊया तर मी येथे ठीक आहे तर ही टर्म येथे जी 1 ही पहिली टर्म होती आणि नंतर माझ्याकडे या टर्म्स होत्या ज्या आमच्यात काही आहेत बरोबर तर हे आपल्याकडे असलेल्या टर्म्सचे पुनरावलोकन करीत आहे आणि अर्थातच ही संपूर्ण गोष्ट दोन्ही बाजूंनी वर इंटिग्रेट केली गेली आहे लक्षात ठेवा कारण ती 2 डी समस्या आहे 3 डी मध्ये हा एक इंटिग्रल डीव्ही असेल जो एकमात्र फरक आहे नंतर यास डेल डॉटमध्ये रुपांतरित करण्यासाठी आम्हाला वेक्टर कॅल्क्युलसची एक ओळख वापरावी लागेल आणि ते काहीतरी काय होते विद्यार्थीः जी 1 आणि हे जसे आहे तसेच आहे तसेच हे सर्व वर होते आणि त्यानंतर आम्ही डायव्हर्जन प्रमेय 2D मध्ये वापरतो आणि ते वजा चिन्हा बरोबर येते तर हे s वर माइनसचे इंटिग्रल झाले तर ती डावि बाजू होती ते वजा चिन्ह आले कारण कारण आम्ही बाह्य सामान्य नसून आवक सामान्य म्हणून निवडतो तर हे कन्वेन्शनमुळे होते तर ही डावी बाजू होती उजव्या हाताने काय झाले म्हणून आम्ही मागील वेळी जे केले त्यातील एक छोटासा बदल आम्ही हे इंटिग्रल म्हणून परिभाषित केले होते मी हे बदलणार आहे की अगदी थोड्या उणे चिन्हाद्वारे जे फक्त कन्वेन्शन आहे तर आपण याला असे म्हणू तर हे होईल कारण r कोऑर्डिनेंट इंटिग्रेट केले गेले आहे आणि नंतर मी येथे या इंटिग्रलसोबत बाकी आहे तर आणि येथे ही टर्म त्यांच्याकडे दोन प्रकरणे आहेत माफ करा हे आर असावे विद्यार्थी आर तर हे एक असल्यास जर आणि 0 जर असावे तर मग आपण यातून कोणते भौतिक अर्थ काढू शकतो तर आपण ते आता शोधू तर मी हे पुन्हा व्यवस्थित केल्यास मला हे पुन्हा व्यवस्थित करण्याची आवश्यकता नाही तर मी काय म्हणत आहे मी येथे काय पाहत आहे माझ्याकडे असलेल्या या टर्म्स पाहिल्यास मी पुन्हा लिहिल्यास मी आता डाव्या बाजूला लिहिण्यास दिले आहे तर ही दोन प्रकरणे आहेत आणि काय आहे तर मी सर्व काही दुसर्या बाजूला हलवितो तर फाई इंसीडन्ट मी दुसर्या बाजूने घेईन आणि हे इतर टर्म येथे तशीच राहील बरोबर तर माझ्याकडे तिथेच मी इंटिग्रेट करतो तर आता आपण या समीकरणाला भौतिक अर्थ देण्याचा प्रयत्न करू चला तर मग प्रथम केस येथे घेऊ जेव्हा तर ते काय म्हणत आहे तर असे म्हणूया की येथे या निरीक्षकामध्ये काही निरीक्षक उभे आहेत आणि स्रोत येथे होता बरोबर तर याद्वारे फिल्डमध्ये उत्सर्जन होत आहे हे फिल्ड ऑब्जेक्टद्वारे सर्व शक्य मार्गाने विखुरलेले आहे बरोबर येथे निरीक्षकाने असे समजावे की आपण निरीक्षक काय पाहू यात काही ऑब्जेक्ट नाही तेथे कोणताही ऑब्जेक्ट नाही फक्त करंट स्त्रोत आणि निरीक्षक असा आहे विद्यार्थीः स्त्रोत फील्ड केवळ स्त्रोत फील्ड तेथे कोणतेही ऑब्जेक्ट नाही तर ही इंसीडन्ट फील्ड आहे ऑब्जेक्ट नाही आता आम्ही एक नवीन परिचय देतो आता आम्ही येथे हा ऑब्जेक्ट सादर करतो काय होते हे मी येथे या दुसर्या टर्मचे स्पष्टीकरण देतो जेणेकरुन दुसर्या टर्मचे स्पष्टीकरण काय करावे विद्यार्थीः स्कॅटर्ड स्कॅटर्ड फील्ड आम्ही आधी या प्रमाणात परिभाषित केले आहे मग वस्तूची उपस्थिती आणि अनुपस्थितीत फील्डमधील फरक याला स्कॅटर्ड फील्ड म्हणतात तर ऑब्जेक्टमुळे इथल्या दुसर्या टर्मला स्कॅटर्ड फील्ड म्हणतात राईट तर डावीकडच्या बाजूला आणि ही गोष्ट येथे याला एकूण फील्ड म्हणतात तर एकूण फील्ड ही इंसीडन्टची आणि स्कॅटर्ड फील्डची बेरीज आहे अंतर्ज्ञानाने त्यांना नेहमीच अर्थ प्राप्त होतो परंतु आता आम्ही हे गणिताने पहात आहोत मी सांगितल्याप्रमाणे हे ह्युजेन्स तत्त्वाचे गणितीय रूप म्हणून देखील ओळखले जाते आता ते कसे आहे ते पाहूया तर हे काय म्हणत आहे एकूण फील्ड आता अशा काहीतरी मुळे येत आहे जे मुळात तेथे होते आणि या सर्व येथे दुसरे टर्म कोठे आहे ते नॉन झेरो कुठे आहे हे पूर्णपणे पृष्ठभाग इंटिग्रल आहे किंवा 2 डी प्रकरणात एक रेखा इंटिग्रल आहे तर हे दुय्यम स्त्रोतांसारखे आहेत जे ऑब्जेक्टच्या पृष्ठभागावर आहेत बरोबर तर अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही आमच्यातील या यंगच्या दुहेरी स्किटची चर्चा सुरू केली तेव्हा आम्ही म्हणालो की स्लिटच्या कोपऱ्यात दुय्यम स्त्रोत आहेत आणि ते सोडत आहेत तर त्या दुय्यम स्त्रोतांसारखेच आहेत कारण स्थान काय आहे स्थान केवळ ऑब्जेक्टच्या सीमेवर आहे आणि ते विखुरलेले फील्ड तयार करण्यास जबाबदार आहेत तर या ऑब्जेक्टमध्ये काहीही होऊ शकते हे r चे फंक्शन असू शकते आपण हे केले आहे की काही प्रमाणात या समांतर पृष्ठभागाच्या करंटमध्ये रूपांतरित केले गेले आहे प्रत्यक्षात हे पृष्ठभागाचे करंट आहेत ज्यास प्रभावित पृष्ठभागाचे करंट म्हणतात तर हे ह्युजेनच्या तत्त्वाचे गणितीय रूप आहे दुसर्या टर्मचा भौतिक अर्थ काय आहे हे तेव्हा आहे तर जर मी ऑब्जेक्टच्या आत गेलो तर अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की इंसीडन्ट फिल्ड अगदी बरोबर आहे विद्यार्थी समान रद्द केले किंवा ऑब्जेक्टच्या आत स्कॅटर्ड फिल्डच्या बरोबरीचा अर्थ असा नाही की आत असलेले फील्ड 0 आहे ते फक्त आपल्याला सांगते की या प्रभावित करंटचा हा शिल्लक ज्यास त्यांना म्हणतात त्या अशा ऑब्जेक्टच्या बाहेरच हे योग्य फील्ड तयार करते ऑब्जेक्टमध्ये ते इंसीडन्ट फिल्ड रद्द करते मी नामशेष एक्सटिन्क्शन प्रमेयचा उल्लेख केल्यानुसार हे दुसरे टर्म आहे परंतु ची काळजी करू नका कारण चे स्वतःचे समीकरण असेल बरोबर म्हणून इथपर्यंत सर्वत्र आपल्याला 1 ची सबस्क्रिप्ट दिसली तर हे तसे होते तर जेव्हा आपण कडे जातो आपल्या फिल्डमध्ये अंतर्गत व्हेरिएबल काय होते हे लक्षात ठेवू आम्ही म्हटले होते की या फील्डमध्ये आहे हे समीकरण बद्दल बोलत नाही ते फक्त बद्दलच बोलतात आणि व्हॉल्यूम 1 वर इंटिग्रेशन म्हणून फील्ड्समध्ये कोणतीही अडचण नाही आहे हे मला योग्यरित्या सांगत आहे तर आता आपण सर्व डिराईव केलेल्या गोष्टी पूर्ण करूया अंतिम फॉर्म ठेवण्यासाठी आपण लिहू शकतो विद्यार्थीः फाय 1 हा वॉल्यूम 1 द्वारे बनवलेले फील्ड आहे होय हे नेट फील्ड आहे जे आपण अगदी सुरूवातीच्या व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 मध्ये घेऊ तर आता हे सर्व व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 एकत्र ठेवू आणि काय होते ते पाहू तर आपण ह्युजेन्स तत्व आणि एक्सटिन्क्शन प्रमेय औपचारिकरित्या घेऊया हे साठी आहे तर हे इथे साठी मी पूर्वी लिहिलेले समान समीकरण आणि दुसरे टर्म येथे स्कॅटर्ड फील्ड आहे बरोबर मी व्हॉल्यूम 2 साठी त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करू शकतो बरोबर तर जर आपण विसरलात तर हे माझे होते आणि हा माझा आहे व्हॉल्यूम 2 मध्ये करंट स्त्रोत होता तर हे समीकरण साठी कसे वेगळे असेल हे एकसारखेच स्वीकारले जाईल की कोणतीही इंसीडन्ट फील्ड टर्म नाही की इंसीडन्ट फील्ड टर्म करंटचे इंटिग्रल म्हणून आले विद्यार्थी करंट परंतु व्हॉल्यूम 2 मध्ये करंट नाही जेव्हा मी या डेरीव्हेशन ची पुनरावृत्ती करतो तेव्हा मला हे मिळणार तेच फील्ड आहे इथल्या या स्कॅटर्ड फील्ड टर्मची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वजा चिन्ह कारण सामान्य आवक होते येथे दुसर्या टर्ममध्ये येथे साइन इन काय आहे अधिक कारण मी समान वापरत आहे आणि व्हॉल्यूमसाठी हे बाह्य सामान्य आहे तर सर्व काही सुसंगत आहे आता विभाग 2 च्या बाबतीत डेल्टा फंक्शनचे मूल्यांकन केल्यास पुन्हा r प्राइम शी संबंधित फील्ड आहे परिस्थिती विरुद्ध आहे आणि जेव्हा च्या बाहेर आहे तो मध्ये बसतो तेव्हा डेल्टा फंक्शन इंटिग्रेशन क्षेत्रात नसते म्हणून उत्तर 0 आहे तर आता शारीरिक व्याख्या काय आहे म्हणूनच या प्रकरणात आपण आधीपासूनच हे स्पष्ट केले आहे की ते असे काय म्हणत आहे की जर मी च्या आत असेल तर हे फील्ड फक्त या पृष्ठभाग करंटने तयार केलेले फील्ड आहे बरोबर तर हे आहे आपण खंड काढून टाकण्यासाठी आणि केवळ पृष्ठभागावरील करंटच्या संदर्भात बोलणे व्यवस्थापित केले असेल तर आपण काय व्यवस्थापित केले ते काही तरी आहे म्हणूनच संपूर्ण मॉड्यूलला पृष्ठभाग इंटिग्रल समीकरण असे म्हणतात विद्यार्थीः सर जे पृष्ठभाग आहे सीमा होय ही सीमा आहे पृष्ठभागाद्वारे मी म्हणजे 3 डी पृष्ठभागाची सीमा 2 डी मध्ये एक पृष्ठभाग आहे जी पृष्ठभाग ती बंद करण्यात फक्त एक ओळ असेल बरोबर आणि ज्या पृष्ठभागावर किंवा आम्ही ज्या चांगल्या सिग्नलबद्दल बोलत आहोत त्या सीमेवरील हे सांगण्यासाठी हे इंटिग्रल कंटूर इंटिग्रेशनचे प्रतीक आहे बरोबर तर बाउंड्री इंटिग्रल देखील साहित्यात पृष्ठभागाच्या इंटिग्रलऐवजी आपल्याला आढळेल की याच कारणास्तव समान राहिले त्यांना बाउंड्री इंटिग्रील्स म्हणतात तर आतापर्यंत या प्रभावित पृष्ठभागाच्या करंट विषयीची ही कहाणी आहे ते अशा काही विचित्र मार्गाने वागत आहेत जेथे बाहेरील फिल्ड ते रद्द करतात जसे की हे फिल्ड आहे आणि येथील फिल्ड आहे आतापर्यंत अद्याप आपल्यास r सीमेवरील परिस्थिती निश्चित झाली नाही परंतु चांगली गोष्ट अशी आहे की आपण भौतिकशास्त्राला प्रदेश 1 प्रदेश 2 आणि सीमेवरील एक संज्ञा विभक्त केली आहे तर ती सीमा टर्म म्हणजेच जेथे आपल्याला सीमा अटी लागू करायच्या आहेत आत्ता हे कसे करता येईल हे फारसे स्पष्ट दिसत नाही परंतु आपण त्याकडे जाऊया तर मग ही औपचारिक इंटिग्रल समीकरणे आपण घेऊ आता मी हे समीकरणांच्या संचाचे निराकरण करण्यासाठी काय करीत आहे तर मी हि खालची समीकरणे घेणार आहे हे एक्सटिन्क्शन प्रमेय होते हे दोन्ही एक्सटिन्क्शन प्रमेय होते आणि दोन्ही शीर्षस्थानी ह्यूजेन्स प्रमेय होते तर मी या प्रत्येक संचामधून खालची समीकरण घेईन आणि त्या पुन्हा लिहीन